आता आम्ही प्लेसमेंटच्या प्रॉब्लेमवर विचार करतो आता स्टेप च्या सिक्वेन्समध्ये फिजिकलडिझाइन ऑटोमेशन सायकलमध्ये विभाजन नंतर फ्लोर प्लॅनिंग पिन असाइनमेंटसह आणि नंतर प्लेसमेंट येते आम्ही असे म्हटले आहे की डिझाइन स्टाईल तसेच स्टँडर्ड सेल्स किंवा गेट अॅरे फ्लोर प्लॅन आणि प्लेसमेंट बरेच वेगळे नसले तरी ते एकत्र मर्ज केले जाऊ शकतात परंतु फुल कस्ट्म स्टाईलसाठी आम्हाला या स्टेप चे अनुसरण करावे लागेल तर आम्ही या व्याख्यानात प्लेसमेंट प्रॉब्लेमवर चर्चा सुरू करतो मी म्हटल्याप्रमाणे ही मोस्ट इम्पॉर्टन्ट स्टेप आहे कारण त्यामध्ये खूप लार्ज इंकरआहे आपण चिपच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर आणि कॉस्ट ऑफ चिप कारण हे सर्व आजच्या चिप मध्ये दिसतेडेन्सिटी ऑफ कॉम्पोनन्ट नंबर ऑफ कॉम्पोनन्ट वाढत आहे आज आपण एका बिलियन ट्रान्झिस्टर एका चिपमध्ये पॅक करू शकता परंतु जर आपण चिपच्या आत या सर्किट्सचे स्टॅंडर्ड लेआउट पाहिले तर आपल्याला आढळेल की इंटरकनेक्शन्स टोटल एरियाच्या मोठ्या साईजेबल पर्सेंटेज ऑक्युपाई करते कारण या मेमरी चीप स्टॅंडर्ड लॉजिक किंवा प्रोसेसर चिप्सच्या तुलनेत बर्याचदा जास्त दाट असतात कारण मेमरी सेल्समध्ये लेआउट खूप रेग्युलरली असतो इंटरकनेक्शन खूप क्रिस्प असतात म्हणून जर तुमची प्लेसमेंट चांगली नसेल तर तुमची इंटरकनेक्शनची प्रॉब्लेम इंटरकनेक्शनची किंमत वाढू शकेल ती वाढू शकेल म्हणजे इंटरकनेक्शन्सची कॉस्ट वाढेल परिणामी चिपची कॉस्ट वाढेल म्हणून प्लेसमेंटची प्रॉब्लेम महत्वाची आहे जर तुमची प्लेसमेंट कमी असेल तर एरियाची आवश्यकता मोठी असू शकते आणि जर एरिया मोठे असेल तर काही क्रिटिकल पार्टची लेन्थ देखील वाढू शकते ज्यामुळे परफॉर्मन्स डिग्रेडेशन होऊ शकते मूलत प्लेसमेंट म्हणतो लेआउट सरफेसवर मॉड्यूल्स सेट कसा करावा या स्टेपवर आम्ही असे गृहीत धरतो की मॉड्यूलमध्ये फिक्स शेप आणि फिक्स पिन लोकेशन आहेत तर फ्लोर प्लॅनिंग आणि पिन असाइनमेंटची पावले यापूर्वीच केली गेली आहेत आता तुमच्याकडे मॉड्यूल आहेत ज्यांचे फिक्स शेप आणि फिक्स लोकेशन आहेत तथापि काही मॉड्यूल्स आहेत ज्यात आयओ पॅड्स सारखी प्री असाइन केलेली लोकेशन आहेत

जसे आपण पहात आहात तसे मी फक्त आपल्याला दर्शवित आहे समजा ही चिपची टीपीकल लेआऊट आहे म्हणून पिनसाठी आजकाल सामान्यतः सर्व 4 साईडनी घेतल्या जातात म्हणून इनपुट आउटपुट पॅड डेडिकेटेड सर्किटरी असतात जे इनपुट आणि आउटपुट सिग्नल लाइन ड्राईव्ह वापरले जातात आता हे आयओ पॅड लोकेटेड ऍडजेसन्ट एक्स्टर्नल पिन आहेत आता या चिपचे पिन फिक्स केल्यामुळे आयओ पॅड ची जागाही फिक्स केली जाईल तर हे काही ब्लॉक आहेत ज्यांचे पोजिशन प्री असाईन केलेले आहेत परंतु लेआउट एरियामध्ये जे येथे उपलब्ध आहेत ते येथे आपण आपले सर्व ब्लॉक प्लेस करू शकता फुल कस्टम मध्ये साईज कोणतेही साईज आणि साईजचे असू शकतात आपल्यास सर्व साईज आणि साईज असू शकतात तर आपल्याकडेही असे काहीतरी असू शकते प्लेसमेंट प्रॉब्लेम बद्दल हेच बोलत आहे आता याव्यतिरिक्त मी आपणास असे म्हटले आहे की इंटरकनेक्शन्ससाठी आपण थोडी स्पेस ऍड करू शकता याचा अर्थ आपल्याला किती स्पेस आवश्यक आहे हे माहित असणे आवश्यक आहे की इंटरकनेक्शन्सची कॉम्प्लेक्सिटी काय आहे

चला येथे एक उदाहरण घेऊ जे आपल्याला 2 संभाव्य प्लेसमेंटच्या संदर्भात वायर लेन्थचा प्रभाव दर्शविते जरी ही अगदी सोपी उदाहरणे आहेत जी 8 गेट दर्शविते आणि प्रत्येक गेट ओआर मॉड्यूलचे रिप्रेझेन्ट करते असे समजू तर तेथे 8 मॉड्यूल आहेत समजा मी यासारखी मॉड्युल्स ठेवली तर हे नंबर गेट नंबर दर्शवितात तर तुम्ही पाहत आहात की 1 ला 5 कनेक्ट आहे तर 1 हे कनेक्ट करावे लागेल 5 मध्ये 3 कनेक्शन आहेत तर 1 येथे कनेक्ट आहे 2 5 शी कनेक्ट केले आहे आणि 5 7 शी कनेक्ट आहेत तर इंटरकनेक्शन्ससाठी 3 पिन आहेत हे सॉलिड पॉईंट इंटरकनेक्शन्स द्वारे दर्शविले आहेत तर असेच म्हणा की 3 हे 6 शी कनेक्ट केले आहे 4 हे 6 शी कनेक्ट केले आहे आणि 6 हे 7 शी कनेक्ट केले आहे आणि येथे 7 हे या 8 सह कनेक्ट केले आहे जर आपण येथे फक्त वायर लेन्थ कॅल्कुलेट केली तर ते 10 वर येते मग मी कॅल्कुलेट कशी केली आपण पहात आहात असे मी गृहित धरत आहे की जवळच्या ऍडजेसन्ट सेलची कॉस्ट 1 आहे तर या मेटल कॉस्ट 1 अधिक 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 होईल समजा माझी जागा या प्रमाणे आहे जेथे ब्लॉक 5 येथे आहे 6 येथे आहे 8 येथे आहे 4 2 7 असे आहे तर माझ्या नेटलिस्टशी संबंधित इंटरकनेक्शन यासारखे असतील तर आता जर आपण वायर लेन्थ कॅल्कुलेट केली तर ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असेल आणि मला वाटते 12 तर ते 12 होते तर प्लेसमेंटच्या बेसवरवर आपल्या वायर लेन्थ वाढू शकते तर प्लेसमेंटचे मेन ऑब्जेक्टिव्हपैकी एक म्हणजे वायरची टोटल लेन्थ कमी करणे कारण एक इंटुटीव्ह अर्ग्युमेण्ट आपण देऊ शकता की जर मी संपूर्ण वायर लेन्थ कमी केली तर माझ्या सर्किटची परफॉर्मन्स देखील इम्प्रूव्ह अशी अपेक्षा आहे बहुतेक वेळेस हे ट्रू आहे परंतु एक्ससेपशन सिचवेशन असू शकतात कदाचित आपल्या वायरची लेन्थ कमी होत असेल परंतु आपली क्रिटिकल लेन्थ कदाचित जास्त काळ बनू शकेल जी अगदी योग्य आहे चला आम्ही राउटेबिलिटीच्या संदर्भात विचार करूया म्हणून आम्ही येथे प्लेसमेंटच्या स्टॅंडर्ड सेल प्रकाराचा विचार करीत आहोत परंतु आपणास इंटरकनेक्शन्ससाठी किती ट्रॅक आवश्यक आहेत हे आम्ही मोजत आहोत तर पुन्हा तेच उदाहरण तिथे 8 ब्लॉक्स आहेत काही इंटरकनेक्शन्स तिथे आहेत समजा माझे कनेक्शन यासारखे आहेत डी ब्लॉक कडून मला जी ब्लॉक बी ते ई बी ते एफ बी ते एच सी ते एच पर्यंत कनेक्शन आहे तर जर माझे असे कनेक्शन असेल तर मी माझे सर्व कनेक्शन चांगल्या प्रकारे पाहू शकतो की मी घेतलेली एक अजमशन आणि चॅनेलमध्ये असताना हे चॅनेल मार्ग राऊंटिंगसारखे आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा कनेक्शनचे रूट करीत आहे तेव्हा मी असे अजमशन धरत आहे की मेटलचे दोन लेयर असतील जसे की मी समजावून सांगू

माझ्याकडे क्रॉस सेक्शनल व्ह्यू असेल म्हणून क्रॉस सेक्शनल व्ह्यू ही एक मेटल सरफेस असू शकते ही आणखी एक मेटल सरफेस असू शकते आणि त्या दरम्यान काही प्रकारचे इन्सुलेटिंग मटेरियल असेल तर ते 2 वेगळ्या लेयरवर आहेत ते एकमेकांना अगदी टच करीत नाहीत तर 2 मेटल लेयर किंवा 2 डिफरेंट लिस्ट म्हणून मी सर्व लेयर पैकी एका लेयरवर सर्व हॉरीझॉन्टल लाईन आणि इतर लेयरवरील सर्व व्हर्टिकल लाईन चालवू शकतो आणि जेव्हा मला कनेक्शनची आवश्यकता असते तेव्हा मी वायर कनेक्शन वायर कॉन्टॅक्ट असे काहीतरी करतो यासारखे दिसण्यासाठी वायर कॉन्टॅक्ट जेव्हा जेव्हा मला या लेयरतून या लेयर मध्ये जाण्याची आवश्यकता असते तेव्हा मी ड्रिल करतो तसेच आता मी टॉप व्ह्यू दर्शवित आहे जेव्हा मला आवश्यक असेल तेव्हा मी होल ड्रिल करतो मी या 2 दरम्यान मेटल ठेवतो थर तर असे असे एक कनेक्शन आहे या डायग्रॅममध्ये जर आपण पाहिले तर त्याच कन्व्हेन्शनचे अनुसरण करा व्हर्टिकल आणि हॉरीझॉन्टल लाईन 2 वेगवेगळ्या लेयरमध्ये आहेत जेणेकरून काही लाईन क्रोससिंग असल्या तरी तेथे शॉर्ट सर्किट नसते कारण व्हर्टिकल लाईन एका लेयरवर असतात हॉरीझॉन्टल लाईन असते डिफरेंट लेयरवर कनेक्शन फक्त जंक्शनवर असतात म्हणूनच जेथे जेथे हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल सेगमेंट एकमेकांना भेटत असतात आता या सोल्यूशनमध्ये आपण पाहू शकता की मला फक्त 2 ट्रॅकची आवश्यकता आहे एकूण मार्ग रूटिंगसाठी आपण ट्रॅकच्या दृष्टीने मोजू शकता मला 2 ट्रॅक आवश्यक आहेत परंतु जर मी त्यास काही वेगळ्या मार्गाने मुव्ह केले तर आपण पाहू शकता की आता माझ्या वायरची लेन्थ स्पष्टपणे शॉर्ट आहे येथे माझ्या वायरची लेन्थ इतकी लॉन्ग आहे काही वायर अधिक लॉन्ग आहे परंतु येथे माझ्या वायरची लेन्थ स्पष्टपणे शॉर्ट आहे परंतु मी यापूर्वीच 2 लेयर लावले आहेत परंतु ही तिसरी लाईन कनेक्शनसाठी मला आवश्यक आहे तिसरा लेयर मी हे 2 लेयरवर करू शकत नाही अन्यथा ते येथे शॉर्ट सर्किट असतील मला त्यांना कनेक्ट करण्यासाठी मला दुसरा आणि तिसरा लेयर हवा आहे या वायरची लेन्थ आणि ट्रॅकची नंबर ही एक प्रकारची विरोधाभासी आवश्यकता आहे वायर लेन्थ नेहमीच आवश्यक नसते की आपल्या एकूण रूटिंगचे एरिया शॉर्टर असते ट्रॅकचा अर्थ असा होतो की ट्रॅक कमी करणे म्हणजे लेआउटसाठी एरिया शॉर्ट करणे परंतु वायर वाढविणे वायर लेन्थ म्हणजे डीले वाढणे होय तर आपल्याला 2 दरम्यान बॅलन्स बनवावे लागेल

आता हे एक इंटरेस्टिंग डायग्रॅम आहे हा एक डायग्रॅमचा सेट आहे जो एका उदाहरण सर्किटसाठी आहे ही प्रत्यक्षात बेंच मार्क सर्किट आहे हे बी मिसिंग आहे त्याला e64 म्हणतात हा ई 64 मॅप एफपीजीए केला होता जिथे 230 टेबल्स वापरली जातात तिथे वापरतात कनेक्शन मॅपिंग नंतर ड्रान केल्यावर जिथे एक स्ट्रेट लाईन काढली आणि ती आहे मेष डायग्रॅम झिगझॅग डायग्रॅम जे खरोखरच कुरुप दिसते हे रँडम इनिशिअल प्लेसमेंटच्या संदर्भात होते परंतु आपण पुन्हा एकदा रेखांकन केल्यास आपण चांगले प्लेसमेंट केल्यावर आपणास दिसते की ते बरेच चांगले दिसत आहे बहुतेक कनेक्शन लोकल आहेत अगदी चिपच्या एका कॉर्नर पासून नाहीत इतर आणि नंतर डिटेल मार्ग तर डिटेल वार रूटिंगसाठी फक्त स्ट्रेट लाईन काढण्याद्वारेच कनेक्शन असे दिसतात हे बरेच क्लिनर आहे चांगले प्लेसमेंट जास्त नेटर नेटवर्क वायरच्या लेन्थ पेक्षा कमी होऊ शकते हे फक्त एक उदाहरण आहे आता प्लेसमेंट प्रॉब्लेमवर येत आहे म्हणून इनपुट म्हणजे मोड्युलचा एक डिफाइन शेप सेट आहे तर येथे त्यापैकी काहीही फ्लेक्सिबल नाहीत जसे फ्लोर प्लांनिंगनुसार आम्ही सांगितले होते की काही ब्लॉक्स त्यांची हाईट आणि विड्थच्या बाबतीत फ्लेक्सिबल आहेत परंतु एरिया फिक्स केले गेले होते परंतु येथे असे काही नाही प्रत्येक ब्लॉकची हाईट आणि निश्चित विड्थ असते सर्व काही निश्चित केले गेले आहे तसेच मॉड्यूलमध्ये पिनचे पोजिशन फिक्स आहे याव्यतिरिक्त आपल्याकडे नेट लिस्ट आहे जी आपल्याला सांगते की कोणता पिन नेट लिस्टची आवश्यकता असलेल्या कोणत्या दुसर्या पिनशी कनेक्ट केला जात आहे प्रथम एक स्पष्ट आहे आपल्याला सिलिकॉन फ्लोर वरील सर्व मॉड्यूल्स ठेवावी लागतील पोजिशन फिक्स करा अर्थात 2 मॉड्यूल ओव्हरलॅप नसावेत दुसरे म्हणजे प्लेसमेंट रुटेबल आहे रूटबल म्हणजे काय याचा अर्थ असा की जेव्हा आपण ब्लॉक प्लेस केला तेव्हा आपण त्या दरम्यान पुरेशी स्पेस ठेवावी आपण त्या दरम्यान पुरेशी स्पेस ठेवली पाहिजे जेणेकरून आपले इंटरकनेक्शन बनतील तर ब्लॉक्समध्ये स्पेस असणे आवश्यक आहे फ्लोर प्लॅनिंगसारखे नाही जेथे आपण दर्शवित आहात की जेथे ब्लॉक्स एकमेकांना टच करत आहेत परंतु प्लेसमेंटमध्ये आम्ही ब्लॉक्स एकमेकांना टच करत नाही आहोत आम्ही त्या दरम्यान थोडी स्पेस देखील ठेवत आहोत ज्याद्वारे इंटरकनेक्शन ठेवले जाऊ शकतात उद्दीष्ट्ये मल्टिपल असू शकतात मिनिमायझिंग लेआऊट एरिया एक आहे हाय परफॉर्मन्स असलेल्या सर्किट्ससाठी डीले कमी करणे म्हणजे क्रिटिकल नेटची लेन्थ महत्वाची आहे तिसऱ्या मध्ये एक अतिशय महत्वाची प्रॉब्लेम आहे आपण पाहू शकता की आपल्याकडे एक खूप चांगली प्लेसमेंट असू शकते परंतु त्यानंतरच्या या स्टेप दरम्यान आपण शोधू शकता की काही स्टेप ऑफ राऊंटिंग काढू शकत नाही कारण आपल्याकडे लाईन ड्रा करण्यासाठी पुरेशी स्पेस नाही तर प्लेसमेंट प्रॉब्लेमने देखील हे सुनिश्चित केले पाहिजे की राऊंटिंग पूर्ण करण्याचे ग्यारंटी दिले गेले आहे परंतु आम्ही पाहूया या टप्प्यावर या राऊंटिंग ग्यारंटी पूर्तता सर्व वेळ दिली जाऊ शकत नाही परंतु आपण नेहमीच एक चांगला अंदाज लावू शकता आपण साफिसिएंट स्पेस ठेवू शकता याचा अर्थ मी तुम्हाला आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की राऊंटिंग करणे शक्य आहे परंतु नंतर काय होईल ते आपणास कदाचित काही ब्लॉक्स भोवती मुव्ह करावी लागू शकेल रूटिंगनंतर आपणास दिसेल की आपण नेट वापरू शकत नाही अशा काही नेट आपण पुन्हा प्लेसमेंटवर येऊ शकता काही सेल अरोउंड मुव्ह अधिक स्पेस बनवा परत जा आणि नंतर रूटिंग पूर्ण करा ही काही टेक्निक आहेत जी लोक वापरतात

आता या प्लेसमेंट प्रॉब्लेमचे डिफरेंट लेवल ऑफ ऍब्स्ट्रक्शन केले जाऊ शकते जसे की सिस्टम लेवलवर जिथे तुमची सिस्टम नंबर ऑफ बोर्ड किंवा प्रिंटेड सर्किट बोर्ड असते पीसीबी जसे की जेव्हा तुम्ही ते तयार कराल आधी आम्ही डेस्कटॉपविषयी बोलत आहोत आमचे डेस्कटॉप कसे स्माल करायचे आता आपण आमच्या लॅपटॉपचा विचार करा आपले लॅपटॉप कसे स्माल बनवायचे ते थिनर आणि थिनर आणि स्मालर होत आहे परंतु जेव्हा आपण लॅपटॉप उघडता तेव्हा आपण डिझाइनच्या प्लांनिंग किती प्रमाणात आणि इंजिनिअरिंगचे वर्क केले याबद्दल खरोखर प्रशंसा करण्यास सक्षम व्हाल त्यांनी कसे बनविले ते लहान आहे आपण खरोखर ते पाहू शकता म्हणून सिस्टम लेवलवरील प्लेसमेंटच्या प्रॉब्लेमनुसार अशा प्रकारे बोर्ड टुगेदर ठेवण्यात आले आहेत की टुगेदर टोटल ऑक्युपाईड एरिया कमीतकमी आहे आणि हिट डेसिपेशन होणे देखील मर्यादेच्या पलीकडे जात नाही हे दोन्ही फार महत्वाचे आहेत कारण सिस्टममध्ये काही कूलिंग मेकॅनिझम असतील काही कूलिंग फॅन असतील आणि काही अधिक अत्याधुनिक मार्ग असू शकतात तर माझे एअर कूल्ड किंवा वॉटर कूल्ड लिक्विड कूल्ड केले गेले की आपण हिट डेसिपेशन करण्यासाठी सिस्टमला कूल करू शकता अशा वेगवेगळ्या मार्गांची संख्या आहे त्याचप्रमाणे एका बोर्डात आपण चिप्सचा विचार करू शकता चिप्स कशी ठेवायची सामान्यत पीसीबी साठी पहा आपले क्षेत्र निश्चित केले आहे कारण आपण एकासाठी पीसीबी डिझाइन करीत आहात विशिष्ट डेस्कटॉप म्हणा बॉक्सचे टोटल साईज काय आहे हे आपल्याला माहिती आहे आपला पीसीबी त्यापेक्षा मोठा असू शकत नाही आपले एरिया सामान्यत हाताने आणि सर्व चिप्स संदर्भ वेळ 1810 मॉड्यूल्स किंवा रेकटांगलं साईजपूर्वी फिक्स केले जाते तर ओब्जेटिव्ह 2 पीसीबी मधील राउटिंग लेयर्सची संख्या कमी करणे मल्टिलेयर राउटिंग देखील आहे ज्यामध्ये रूटिंग मोजण्यासाठी मेटल लेयर्स चालू आहेत आता लेयर्सची संख्या कमी पीसीबी ची कॉस्ट कमी असेल ऑपरेशनची विश्वसनीयता अधिक असेल म्हणून लेयर्सची संख्या कमी करणे आणि अर्थातच विलंबच्या बाबतीत सिस्टमच्या परफॉर्मन्सची रिक्वायरमेंट पूर्ण करणे महत्वाचे आहे बरं जर आपण चिपच्या आत गेलात तर चिप लेव्हल प्लेसमेंट आपण मॉड्यूल्स आणि ब्लॉक्सबद्दल बोलले तर फ्लोर प्लॅनिंग आणि प्लेसमेंट बहुतेक चिप लेव्हल प्लेसमेंटसाठी पिन असाइनमेंटसह केले जाते कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्ही आज बनवत असलेल्या बहुतेक चिप्स वापरतात ते या स्टॅंडर्ड सेल डिझाईन स्टाईलचा वापर करतात स्टॅंडर्ड सेल डिझाइन स्टाईल फ्लोर प्लॅन आणि प्लेसमेंटसाठी 2 सेपरेट स्टेप आवश्यक नाहीत

कारण जेव्हा जेव्हा फ्लोर प्लॅन आखली जाते तेव्हा याचा अर्थ असा की आपण प्लेसमेंट करत आहात कारण आपला फ्लोर रेस्ट्रीक आहे म्हणजे आपण आपला चिप एरिया पाहता फ्लोर काय आहे फुल कस्टम डिझाइनसाठी आपली इनटायर सिलिकॉन सरफेस एक फ्लोर आहे परंतु स्टॅंडर्ड सेल डिझाइनसाठी आपण फ्लोरवरील डिफाइन रिस्ट्रिक आहे आपल्याकडे स्टॅंडर्ड सेल रो आहेत ही रोसाठीची पोजिशन आहे तर आता आपले मजले या रो पैकी एकापुरते मर्यादित आहेत आता समजा आपल्याकडे या आकाराचा एक ब्लॉक असेल तर आपण तो ठेवू इच्छित आहात आपण तो येथे किंवा येथे किंवा येथे ठेवू शकता समजा हे आपण येथे ठेवल्याचे ठरविल्यास हे आपल्या फ्लोर प्लॅन तसेच प्लेसमेंट दोन्ही आहे तर आपण स्टॅंडर्ड सेल डिझाइनमध्ये फ्लोर प्लॅन आणि प्लेसमेंट दरम्यान फरक करू शकत नाही आणि रूटिंग लेयर सहसा मर्यादित असतात फॅब्रिकेशन टेकलॉजिमध्ये असे म्हणतात की आपल्याकडे लेयरची नंबर मोठी असू शकते परंतु त्यापेक्षा कमी चांगले आणि आपल्याकडे वोर्स्ट प्लेसमेंट असल्यास स्पष्टपणे मी आधी याचा उल्लेख केला आहे कदाचित आपण मार्ग पूर्ण करण्यास सक्षम नसाल तर आपल्याला पुन्हा परत यावे लागेल डिझाइनची इटरटिव्ह करावी लागेल बदल करावे लागेल परंतु हे कदाचित आपण डिझाइन सायकलमध्ये काही महागडे डीले लागू करू शकता जे आपल्याला नको असतील क्षेत्र कमीत कमी करणे महत्वाचे आहे

तर ही काही प्रॉब्लेम आहेत आता जरा वेगळ्या कोनातून प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन वर नजर टाकू आता येथे आपण असे म्हणू की हे ब्लॉक बी 1 ते बीएन ते मोड्यूल्स किंवा ब्लॉक्समध्ये ठेवलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येक ब्लॉक आहे काही विशिष्ट विड्थ विशिष्ट हाईट आपल्याकडे नेट्सचा एक सेट आहे एन 1 एन 2 एनएम ही नेट लिस्ट म्हणजे काय म्हणजे मला असे काही म्हणायचे आहे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करू समजू की माझ्याकडे येथे ब्लॉक बी 1 आहे मी 3 ब्लॉक बी 1 बी 2 बी 3 समजावून सांगते तर माझ्याकडे 3 ब्लॉक्स आहेत ज्यांची विड्थ आणि हाईट ज्ञात आहेत समजा हे 2 आणि 2 आहे हे 3 आणि 2 आहे हे 3 आणि 3 आहे तर विड्थ आणि हाईट ज्ञात आहेत आता काही पिन आहेत समजा या ब्लॉक 1 कडे काही पिन आहेत चला काही नावे द्या 3 पिन म्हणा प्रत्येकाने उदाहरण घेऊ या या पिनला काही नावे देऊ या मग abcdefgh आणि मी नंतर नेट चला एन 1 आपल्याला सांगते की पिन ए ई आणि मी त्यांना जोडले पाहिजे ज्याचा अर्थ अ ई आणि मी एका नेटशी संबंधित आहे हे एन 2 म्हणू शकते की हे एफ आणि जी कनेक्ट करावे लागेल हा एन 3 म्हणू शकेल की बी डी आणि एच कनेक्ट केले जावे इत्यादी जाळे अशा प्रकारे निर्दिष्ट केल्या आहेत नेट म्हणजे दोन टर्मिनल नेट असू शकत नाहीत ते मल्टिपल टर्मिनल नेट असू शकतात वायरला ए टू ई ई ते सर्व एकत्र जोडणे आवश्यक आहे म्हणून पुन्हा परत येत आहे तर माझ्याकडे सेट ब्लॉक्स आहेत माझ्याकडे विड्थ व हाईट आहेत माझ्याकडे नेट आहे एवढेच नाही तर माझ्याकडे रूटिंगसाठी एम्पटी स्पेसचा सेट आहे तर रूटिंगसाठी एम्पटी स्पेसवर आणि माझ्याकडे व्हेरिएबल ली आहे जी नेट नी च्या रूटिंगची अंदाजित लेन्थ दर्शवते जसे की जेव्हा मी म्हणतो तेव्हा असे म्हणूया की प्रथम नेट ए ई मी म्हणा तर येथे आहे ई येथे आहे मी येथे आहे तर समजा ईला कनेक्ट करणे आवश्यक आहे आणि मी मी कनेक्ट करू शकतो मी कनेक्ट करू शकतो आणि मी मिडल पॉईंटपैकी कोणत्याहीशी कनेक्ट होऊ शकते असे समजू की मी a ते i कनेक्ट करीत आहे तर कनेक्ट करण्याचा हा एक मार्ग आहे म्हणून एकदा त्यांना जोडण्याचे धोरण शोधले की मला या नेट 1 एल 1 च्या लेन्थचा अंदाज लागावा लागेल तर आपण नंतर पाहूया की या टप्प्यावर आपण प्रत्येक नेट लेन्थचा चांगला अंदाज बांधू शकतो याव्यतिरिक्त आमच्याकडे हा Qi आहे ज्याचा अर्थ आहे आयत एम्पटी स्पेससाठी जी रूटिंगसाठी सोडली गेली आहे म्हणा मी आधी नमूद केले आहे की जेव्हा आपण ब्लॉक्स ठेवता तेव्हा असे ठेवा तर ही आपली एम्पटी स्पेस Q1 असू शकते ही आणखी एक स्पेस Q2 असू शकते हे Q3 असू शकते त्याचप्रमाणे या बाजूला Q4 असू शकते इंटरकनेक्टिंग टर्मिनल च्या रूटिंगसाठी या जागा स्पेसपासून ठेवल्या आहेत

आता जेव्हा आम्ही प्रॉब्लेमबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ब्लॉक्ससाठी रेकटांगलं रिजन शोधायचा असतो अशा ब्लॉक बाय रिजन री मध्ये ठेवले जाऊ शकते येथे पहा आपण काय म्हणत आहोत ते म्हणजे मला मजल्यावरील काही रेकटांगलं रिजन ओळखावी ज्यावर मी ब्लॉक Bi रिप्लेस केला आहे

पहा एक गणिताचा मार्ग आहे परंतु प्रत्यक्षात याचा अर्थ असा आहे की ही R ही स्पेस होल्डर आहे हा आपला R1 आहे ज्यावर आपण ब्लॉक 1 ठेवला आहे आपण ज्यास ब्लॉक बी 1 ठेवता याचा अर्थ असाच आहे स्पष्टपणे दोन रेकटांगलं ओव्हरलॅप होतील हे जाणून घ्या हे प्लेसमेंट रूटेबल असेल प्लेसमेंट रूटेबल म्हणजे आपल्यास असलेल्या स्पेसची मात्रा Q1 Q2 Q3 पुरेशी आहे रेकटांगलं बाऊंडिंग R आणि Q चे टोटल एरिया पहा आर हे एरिया किती आहे ब्लॉक्सची स्पेस बदलत Q हा आपण रूटिंगसाठी ठेवलेला परिसर आहे तर आर आणि क्यू कंबाइन टू कॉरस्पॉन्डिन्ग चिपच्या एरिया अनुरूप असतील तर रेकटांगलंच्या सी आणि आर एरिया हे टोटल एरिया कमी करावे लागेल आम्ही सांगितलेल्या वायरची टोटल लेन्थ आम्हाला कमीतकमी अंदाज बांधणे आवश्यक आहे केवळ हाय परफॉर्मन्स असलेल्या सर्किटसाठी आपल्याला डीले लिमिटेड करावा लागणार नाही तर वायरची जास्तीत जास्त लेन्थ देखील लिमिटमध्ये ठेवावी लागेल आता अर्थातच सर्वसाधारण समस्या खूप कठीण आहे कॉम्पुटेशनली क्लिष्ट आणि बर्याच हुरिस्टिकस उपलब्ध आहेत जे अत्यंत कॉम्प्लेक्स सर्किटसाठी चांगले कार्य करतात

म्हणून मी येथे आणखी एक उदाहरण दाखवित आहे येथे मी एक डायग्रॅम दर्शवितो जिथे काही पिनसह बरेच ब्लॉक आहेत येथे पिन ज्या नंबर 1 1 आणि 1 असे म्हणतात ते सर्व एकाच नेटचे आहेत २ २ आणि २ म्हणजे ते एकाच नेटचे आहेत मी पिन कनेक्शन जिथे स्ट्रेट लाईन दर्शविले आहेत ते दर्शवित आहे हे किती कॉम्प्लेक्स आहे हे पाहण्यासाठी हे एक चांगले प्लेसमेंट आणि या सिक्वेन्स बरेच झिगझॅग आणि लॉन्ग कनेक्शनशी संबंधित आहे हे खराब प्लेसमेंटशी संबंधित आहे तर साहजिकच तुम्हाला असे वाटेल की आमच्याकडे गुड प्लेसमेंट आहे आपली सबसिक्वेन्स स्टेप सोपी होईल

आता मी म्हटल्याप्रमाणे एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्लेसमेंट दरम्यान एकदा आपण ब्लॉक्स ठेवल्यावर किंवा ब्लॉक्स ठेवण्याचे ठरविल्यास आपणास इंटरकनेक्शनच्या लेन्थचा अंदाज लागावा लागेल कारण ही ली ली फारच महत्वाची आहे लीचे लहान करणे सर्वात लेन्थ ली कमीतकमी कमी करणे तितकेच महत्वाचे आहे तर आपणास इंटरकनेक्शन्सच्या लेन्थबद्दल एक चांगला अंदाज लावावा लागेल ज्यासाठी काही इंटरकनेक्शन टोपोलॉजी ज गृहित धरले पाहिजेत प्लेसमेंट दरम्यान एक्चुल डिफरेंट पाथ माहित नाहीत अंदाज लावण्यासाठी काही प्लेसमेंट अल्गोरिदम ला इंटरकनेक्शन नेटच्या टोपोलॉजीचे मॉडेल तयार करणे आवश्यक आहे अशा अनेक परस्पर जोडणी ग्राफ रचना पाहू तर जेथे शिरोबिंदू टर्मिनल दर्शविते आणि कडा कनेक्शन दर्शवितात तर तारांच्या लांबीचा अंदाज त्या ग्राफच्या रचनेचा वापर करून केला जातो जो मी म्हटल्याप्रमाणे महत्वाचे आहे

तर 2 टर्मिनल नेट साध्या मॅनहॅटन डिस्टन्स साठी एक गोष्ट एस्टीमेट म्हणून वापरली जाते म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मॅनहॅटनचे डिस्टन्स काय आहे आपल्याकडे कोऑर्डिनेट x1 आणि y1 सह एक पॉईंट असल्यास कोऑर्डिनेट y सह आणखी एक पॉईंट x2 आणि y2 म्हणा आपण हे थेट घेऊ शकता तर टोटल लेन्थ किती असेल त्यापैकी काही तर त्याचा उल्लेख आहे टर्मिनल नेटसाठी जर तुम्ही मॅनहॅटन डिस्टन्स घेतले तर वायरची लांबी ही सोपी होईल परंतु सर्वसाधारण मल्टी टर्मिनल लेन्थसाठी एस्टीमेट कसा घ्यावा आणि तो येथे महत्त्वाचा मुद्दा आहे आता हा एस्टीमेट लावण्याची फास्ट मेकॅनिझम आणि क्वालिटी देखील चांगली असायला हवी हा फार वाईट एस्टीमेट नसावा तो वाजवी चांगला एस्टीमेट असावा तर मी बरेच अल्टर्नेट दर्शवित आहे प्रथम येथे एक कंप्लिट ग्राफ आहे मी येथे ग्रीडवर दर्शवित आहे 4 पॉईंट कंप्लिट ग्राफ म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स प्रत्येक इतर व्हर्टेक्सशी जोडलेला आहे तर एन नोड्स साठी एज नंबर किंवा असेल तर 4 साठी ते 6 किंवा 6 एज आहेत जर आपल्याकडे याप्रमाणे कंप्लिट ग्राफ स्ट्रक्चर असेल तर आपण या सर्व 6 एजच्या मॅनहॅटनच्या डिस्टन्स ची कॅल्कुलेट करू शकता असे म्हणा की या 2 दरम्यान ते 1 2 3 4 5 6 असेल या दरम्यान ते 1 असेल यामध्ये 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 तर आपण टोटल कॉस्ट करू शकता परंतु एन टर्मिनल नेटसाठी आपल्याला इतक्या एजची आवश्यकता नाही जसे कनेक्शन तयार करण्यासाठी एज पुरेसे आहे 4 पॉईंटसाठी 3 लाईन पुरेसे आहेत तर तुम्ही वापरत आहात म्हणजे एज जास्त कडा वेळा म्हणूनच आपण या बेरीज घेतल्यानंतर या अंदाजानुसार आपण नॉर्मलाईझेशन फॅक्टर म्हणून गुणाकार करता आणि आपल्याला एस्टीमेट मिळेल आता येथे प्रॉब्लेम ही आहे की आपल्याला या सर्व एज साठी एक कॅल्कुलेट करावी लागेल तर या मेथडमध्ये कम्प्युटेशन कॉम्प्लिसिटी खूपच जास्त आहे हा एक दृष्टीकोन आहे

दुसरा दृष्टिकोन म्हणजे मिनिमम स्पॅनिंग ट्री हे असे म्हणत आहे की 4 पॉईंट कनेक्शनसाठी मला 3 एज आवश्यक आहेत हे एक पॉसिबल स्पॅनिंग ट्री आहे इतर हे असू शकते हे हे किंवा हे मिनिमम आहे हे काही एज विड्थ मिनिमम आहे ज्यास मिनिमम स्पॅनिंग ट्री म्हणतात आता एका स्पॅनिंग ट्री मध्ये आपण फक्त एज ड्रा करण्यासाठी पिन लोकेशन वापरू शकता तर येथे 1 2 आणि 1 3 ची कॉस्ट किती असेल येथे 1 2 3 4 5 6 आणि 3 आणि 6 9 10 11 12 13 14 तर मिनिमम स्पॅनिंग ट्री साठी टोटल कॉस्ट 14 आहे मुद्दा असा आहे की एकचुअल लेआउटसाठी आपला लेआउट जसे की आपण येथे कनेक्शन बनविण्यास केवळ व्हर्टायसेसना परवानगी देत आहात परंतु अशा प्रकारचे स्टीनर ट्री असे म्हणतात की येथे जोडल्या गेलेल्या लेन्थच्या पलीकडे एक वायर होऊ शकतो हे 2 पॉईंट इतर पॉईंट जोडण्यासाठी आपल्याला येथून स्टार्ट होण्याची आवश्यकता नाही आपण मिडल असलेल्या कोणत्याही पॉईंटपासून स्टार्ट करू शकता आपण पहात आहात की यापेक्षा कमी लांबी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कमी असेल परंतु प्रॉब्लेम अशी आहे की मिनिमम लेन्थ स्टीनर ट्री मिळणे कॉम्पुटेशनली डिफिकल्ट आहे परंतु बरेच अडोप्टेड एस्टीमेट किंवा हुरिस्टिक आहेत उपलब्ध आहे ज्यामध्ये आपणास चांगले स्टीनर ट्री मिळू शकते परंतु इतर अतिशय फास्ट मेथड जी अगदी लोकप्रिय आहे ती अशी आहे की आपण या सर्वात लहान बाउंडिंग आयताची कल्पना करा जी सर्व पिनस बंद करते आणि सेमी पेरिमेंटर हाईट प्लस विड्थची लेन्थ वायरची लेन्थ घेते नक्कीच वायरची एकचुअल लेन्थ नेहमी यापेक्षा मोठी असेल यामुळे वायरची लेन्थ नेहमीच कमी लेखली जाते परंतु हा अत्यंत फास्ट एस्टीमेट आहे आणि यामुळे रिजनेबल एस्टीमेट देखील मिळत नाही की वॉइडली डेरीवेटिंग होऊ शकत नाही तर मी असे म्हणतो की यासह आपण या लेक्चरच्या शेवटी आलो आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आम्ही प्लेसमेंट प्रॉब्लेमसह पुढे जाऊ आम्ही काही डेटा स्ट्रक्चर्स आणि काही एकचुअल अल्गोरिदम पाहणार आहोत प्लेसमेंटसाठी वापरले जातात